मागील व्याख्यानात आपण कीबोर्ड कडून स्टॅंडर्ड इनपुट घेऊन इनपुट कसे द्यायचे आणि प्रिंट स्टेटमेंट चा वापर करून व्हॅल्यूज स्क्रीन वर कशा प्रदर्शित करायच्या ते बघितले आता हे लहान प्रमाणात आलेल्या डेटासाठी उपयुक्त आहे परंतु आपल्याला जर मोठ्या प्रमाणात डेटा वाचायचा आणि लिहायचा आहे तर त्याला हाताने टाइप करणे किंवा या स्क्रीनमध्ये स्क्रोल पास म्हणून पाहणे अव्यवहार्य आहे तर मोठ्या डेटासाठी आपल्याला डिस्कवर असलेल्या फायलींची हाताळणी करण्यास भाग पाडले जाते तर आपल्याला मोठ्या प्रमाणात डेटा वाचणे आवश्यक आहे जो डिस्कमधील फाइलवर आधीच लिहिला आहे आणि आपण गणना केलेले आउटपुट सामान्यतः डिस्कवरील दुसर्या फाइलमध्ये परत येते आता डिस्क हाताळताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे डिस्क वाचणे आणि लिहिणे मेमरी वाचण्या लिहिण्यापेक्षा खूपच संथ गतीने चालते याच्या भोवती जाण्यासाठी बहुतांशी सिस्टीम्स मोठ्या ब्लॉकमधून डेटा लिहिला आणि वाचला जातो कल्पना करा की तुमच्या कडे मोठी स्टोरेज सुविधा आहे ज्यात तुम्ही मोठ्या कार्टन्स मध्ये वस्तू साठवता आता जेव्हा तुम्ही एखादे कार्टन उचलून आणता आणि समजा तुम्ही त्या स्टोरेज सुविधा असलेल्या कार्टन मध्ये एक पुस्तक शोधत आहात तर तुम्ही ते संपूर्ण कार्टन आणता आणि नंतर त्त्यातील सर्व गोष्टी पुन्हा जमा करून परत त्या कार्टन मध्ये ठेवता त्याचप्रकारे मेमरी आणि डिस्क दरम्यान डेटा छोट्या भागांमध्ये मागे आणि पुढे वाहतो त्याला ब्लॉक म्हणतात म्हणून जर तुम्हाला फक्त एक व्हॅल्यू किंवा फक्त एक ओळ वाचण्याची इच्छा असेल तरी ती प्रत्यक्षात डिस्कमधून मोठ्या प्रमाणावर डेटा आणेल आणि त्यास बफर म्हणतात त्यामध्ये संग्रहित करेल आणि नंतर आपल्याला बफरमधून जे आवश्यक असेल ते वाचता येईल त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला डिस्कवर लिहायचे असते तेव्हा तुम्ही तुमचा डेटा बफरमध्ये एकत्र करता जेव्हा डिस्कवर बफर लिहायला पुरेसे प्रमाण असते तेव्हा डेटा किंवा ब्लॉकचा एक भाग डिस्कवर परत लिहिला जातो जेव्हा आपण डिस्कवरून वाचतो आणि लिहितो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला या बफरशी कनेक्ट करण्याची आवश्यकता असते याला फाईल उघडणे म्हणतात म्हणून जेव्हा आपण एखादी फाइल उघडतो तेव्हा आपण फाईल हँडल नावाची काहीतरी तयार करतो आणि आपण कल्पना करू शकता की हे बफरमध्ये प्रवेश मिळण्यासारखे आहे ज्यावरून त्या फाइलमधील डेटा मेमरीमध्ये वाचला जाऊ शकतो किंवा परत लिहीला जाऊ शकतो आता ही फाईल हँडल उघडल्यानंतर आपण फाइलसह जे काही करतो ते प्रत्यक्षात या फाईल हँडलच्या संदर्भात केले जाते म्हणून आपण थेट डिस्कवरून वाचण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करत नाही त्याऐवजी आपण या फाईल हँडलचा वापर करून उघडलेल्या बफरमधून वाचतो आणि लिहितो आणि शेवटी जेव्हा आपण संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतो तेव्हा आपण खात्री करणे आवश्यक आहे की सर्व डेटा जो आपण लिहिले आहे तो परत गेला पाहिजे तर फाईल बंद करून हे केले जाते तर फाईल बंद केल्याने दोन परिणाम होतात पहिला परिणाम म्हणजे आपण फाइलमध्ये करण्याचा हेतू असलेले सर्व बदल सुनिश्चित करणे आपल्याला फाईलमध्ये लिहायचा कोणताही डेटा प्रत्यक्षात बफरमध्ये नेला जातो आणि डिस्कवर ठेवला जातो आणि याला तांत्रिकदृष्ट्या बफर फ्लशिंग म्हणतात तर फाईल बंद केल्याने आउटपुट बफर फ्लश होतो हे सुनिश्चित करा की सर्व अधिकार फाईलकडे परत जातील आणि हरवले नाहीत आणि दुसरी गोष्ट जी ती करते ती म्हणजे काही अर्थाने हा बफर निघून जातो तर आपण नुकताच सेट केलेला फाइल हँडल डिस्कनेक्ट करते आता ही फाईल आता आपल्याशी जोडलेली नाही जर आपल्याला ती पुन्हा वाचायची किंवा लिहायची असेल तर आपल्याला ती पुन्हा उघडावी लागेल फाईल उघडण्याची कमांड फक्त ओपन ही आहे तुम्ही ओपन यास दिलेले पहिले आर्ग्युमेंट प्रत्यक्षपणे तुमच्या डिस्कवरील फाइल नेम आहे आता आपण कोणती सिस्टीम वापरत आहात यावर हे थोडेसे अवलंबून असेल परंतु सहसा त्याचा पहिला भाग आणि विस्तार असतो ही कमांड उदाहरणार्थ gcd dot py फाइल उघडण्यासाठी आता स्पष्टपणे जर तुम्ही फक्त फाईलचे नाव दिले तर ते सध्याच्या फोल्डर किंवा डिरेक्टरीमध्ये शोधेल जिथे तुम्ही स्क्रिप्ट चालवत आहात तर तुम्ही एक फाईल नाव देऊ शकता जे तुमच्या डिरेक्टरी पदानुक्रमाच्या वेगवेगळ्या भागाशी संबंधित आहे आणि तुम्ही मार्ग कसे वर्णन करता हे तुम्ही विंडोज किंवा युनिक्सवर काम करत आहात की नाही तुम्ही कोणती ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहात यावर अवलंबून असेल आता तुम्ही इथे बघू शकता की इथे दुसरे आर्ग्युमेंट हे अक्षर 'r' आहे हे आपल्याला सांगते की आपण कशा पद्धतीने फाईल उघडू शकतो तर तुम्ही कल्पना करू शकता की तुम्हाला जर फाईलमध्ये दोन्ही बदल करायचे आहे लिहायचे पण आहे आणि वाचायचे पण आहे तर हे गोंधळ निर्माण करू शकते म्हणून तुम्हाला आधीच हे ठरवावे लागेल की तुम्हाला फाईल मध्ये लिहायचे आहे हे की वाचायचे आहे तुम्ही दोन्ही क्रिया एकाच वेळी नाही करू शकत असा कुठलाही मार्ग नाही की आपण एकाच वेळी फाईल वाचू देखील शकतो आणि ती उघडी असताना त्यात काही बदल पण करू शकतो तर फाईल वाचणे हे 'r' द्वारे दर्शविल्या जाते आता लिहिणे ही क्रिया दोन प्रकारे करता येते आपण कदाचित सुरुवातीपासून एखादी नवीन फाइल निर्माण करू इच्छिता इथे या प्रकरणात आपण अक्षर 'w' वापरतो म्हणून 'w' हे नवीन फाइल लिहिण्यासाठी दर्शविले जाते आपण याबाबत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे कारण आपण जर एखाद्या अस्तित्वात असलेल्या फाईल मध्ये लिहिले नंतर ती फाईल अधिक वेळा 'w' देऊन उघडली तर त्या फाईल मध्ये असलेला पूर्वीचा मजकूर पुन्हा लिहून काढला जाईल आणखी एक गोष्ट म्हणजे एखादी अस्तित्वात असलेली फाईल घेणे आणि त्यात काहीतरी मजकूर जोडणे याला अपेंड असे म्हणतात तर आपल्याकडे लिहिण्याच्या क्रियेसाठी दोन प्रकार आहेत 'w' हा लिहिण्याकरिता आणि 'a' हा जोडण्याकरिता अपेंड काय करेल तर एक अस्तित्वात असलेली फाईल घेईल आणि त्या फाईलच्या शेवटी नवीन मजकूर जोडेल एकदा का आपण एखादी फाईल उघडली कि त्यात कसे वाचायचे ते आपण बघूया तर त्यासाठी आपण फाईल हँडल द्वारे रीड कमांड इन्वोक करतो हे इतर काही फंक्शन सारखे आहे हे जे आपण स्ट्रिंग सह पाहिलेजिथे आपण फंक्शन ऑब्जेक्टला जोडतो तर fh हे फाईल हँडल आहे जे की आपण फाईल वाचण्यासाठी उघडले आहे तर इथे fh dot read असे आहे fh dot read काय करते तर फाईल मधील संपूर्ण मजकूर एका सिंगल स्ट्रिंग प्रमाणे गिळते आणि परत करते आणि आणि नंतर आपण त्याला एक नाव देऊ शकतो इथे आपण contents असे नाव दिले आहे आहे तरcontents ला संपूर्ण डेटा प्रदान केल्या जाईल जो फाईल हँडल मध्ये आहे ज्या फाईल हँडलला fh या एका स्ट्रिंगने दर्शविले आहे आताआपण फाईल देखील वापरू शकतो आपण सामान्यतः मजकूर असलेल्या फायली हाताळत आहोत तरमजकूर फाईलमध्ये सहसा ओळी असतात पायथन कोडचा विचार करा उदाहरणार्थ आपल्याकडे ओळींनंतर ओळी आहेत एक नैसर्गिक एकक हा ग्रंथांचा एक समूह आहे जो न्यू लाईन कॅरेक्टरने संपला आहे जर तुम्हाला हे आठवत असेल की इनपुट कमांड काय करते इनपुट कमांड तुमच्यासाठी काहीतरी टाइप करण्याची प्रतीक्षा करते आणि नंतर तुम्ही रिटर्न दाबा जे एक नवीन ओळ आहे आणि जे काही तुम्ही रिटर्न पर्यंत टाइप करता ते नंतर इनपुटद्वारे स्ट्रिंग म्हणून तुमच्या नावावर पाठवले जाते जे तुम्ही इनपुटला प्रदान केले तररीड लाईन तशी आहे परंतु रीडलाईन आणि इनपुट मधील फरक हा आहे की जेव्हा तुम्ही एखादी ओळ वाचता तेव्हा तुम्हाला इनपुट स्ट्रिंगसह शेवटी न्यू लाईन कॅरेक्टर मिळतो जेव्हा आपण इनपुट म्हणतो तुम्हाला फक्त शेवटच्या नवीन ओळीच्या आधी येणारी अक्षरे मिळतात नवीन ओळ समाविष्ट केलेली नाही परंतु रीडलाईनमध्ये तुम्हाला न्यू लाईन कॅरेक्टर मिळते म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की आपल्या स्ट्रिंगच्या शेवटी अतिरिक्त कॅरेक्टर फिरत आहे तर हे पारंपारिकपणे प्रख्यात बॅकस्लॅश एन आहे बॅकस्लॅश एन एक संकेतन आहे जे दोन कॅरेक्टर्स दिसत असले तरी एकच कॅरेक्टर दर्शवते हे नवीन ओळीचे पात्र असल्याचे मानले जाते आता प्रत्यक्ष न्यू लाईन कॅरेक्टर ऑपरेटिंग सिस्टीम वर एकापेक्षा वेगळा आहे परंतु पायथनमध्ये जर आपण बॅकस्लॅश n वापरतो आणि आपण वापरत असलेल्या सर्व सिस्टीममध्ये ते योग्यरित्या अनुवादित केले जाईल फाइलमधून वाचण्याचा तिसरा मार्ग म्हणजे स्ट्रिंगच्या लिस्टमध्ये सर्व ओळी एक एक करून वाचणे म्हणून रीडलाईन ऐवजी जर मी रीडलाईन्स म्हणतो तर ते संपूर्ण फाइल्स स्ट्रिंगची लिस्ट म्हणून वाचते प्रत्येक स्ट्रिंग लिस्टमधील एक आयटम आहे आणि पुन्हा लक्षात ठेवा की या प्रत्येक ओळीमध्ये बॅकस्लॅश एन समाविष्ट आहे तर read readline आणि readlines त्यापैकी काहीही प्रत्यक्षात बॅकस्लॅश n काढून टाकणार नाही ते तुमच्या इनपुटचा भाग म्हणून विश्वासाने राहतील दुसऱ्या शब्दांत जर तुम्ही हे एका फाईलमधून दुसऱ्या फाइलमध्ये हस्तांतरित करणार असाल तर तुम्हाला बॅकस्लॅश एन पुन्हा घालण्याची काळजी नाही कारण हे आधीच तेथे उपस्थित आहे तर आपण हे इनपुट आउटपुट थेट वापरू शकता परंतु दुसरीकडे जर आपल्याला स्ट्रिंगमध्ये काही फेरफार करायचा असेल तर आपल्याला हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हा बॅकस्लॅश n आहे आणि आपण त्यास योग्यरित्या सामोरे गेले पाहिजे फायली वाचणे स्वाभाविकपणे अनुक्रमिक ऑपरेशन आहे आताअर्थातच जर आपण मूलभूत कमांड read वापरली तर ती फाईल मधील संपूर्ण मजकूर वाचते त्यामुळे साहजिकच ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचते परंतु जर तुम्ही एका वेळी एक ओळ वाचत असाल तर ती कार्य करण्याची पद्धत अशी आहे की जेव्हा आपण फाइल उघडतो तेव्हा आपण सुरुवातीला फाईलच्या सुरुवातीला असतो तर आपण या लाल बाणासारख्या पॉईंटरची कल्पना करू शकता जे सांगते की आपण पुढे कुठे वाचणार आहोत तर सुरुवातीला जेव्हा आपण उघडतो तेव्हा आपण सुरुवातीपासून वाचणार आहोत आता प्रत्येक वाचनरेषा आपल्याला पुढे घेऊन जाते जर मी या ठिकाणी रीडलाईन केली तर ते मला पुढील बॅकस्लॅश n पर्यंत घेऊन जाईल लक्षात ठेवा एखादी ओळ ही एक कॉन्टिटी आहे जी बॅकस्लॅश n द्वारे मर्यादित केली जाते तर आपल्याकडे 100 अक्षरे असलेली एक ओळ असू शकते पुढील ओळीमध्ये 3 कॅरेक्टर्स असू शकतात हे एका बॅकस्लॅश n पासून पुढची ओळ आहे म्हणून ही एक निश्चित दुवा नाही म्हणून आम्ही बॅकस्लॅश n होईपर्यंत एका वेळी एक अक्षर वाचण्यास पुढे जाऊ नंतर रीडलाईन आणि पॉइंटरद्वारे स्ट्रिंग म्हणून पुढील बॅकस्लॅश n पर्यंत सर्व काही परत केले जाईल आता आम्ही आणखी एक रीडलाईन शक्यतो वेगळ्या ओळीने पुन्हा पुढे नेण्याचा मुद्दा करतो तर अशा प्रकारे आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जातो जर आपल्याला धोरणातून प्रत्यक्षात वळवायचे असेल तर कमांड seek आहे जे एक स्थितीइन्टिजर n घेते आणि आपण कोठेही आहात याची पर्वा न करता थेट n स्थितीकडे जाते सलग ओळीने ओळी वाचण्याखेरीज परत जाण्याचा किंवा फाईलमध्ये फेरफटका मारण्याचा हा एक मार्ग आहे शेवटीआपण संपूर्ण फाइल न वाचण्यासाठी परंतु अक्षरांची निश्चित संख्या वाचण्यासाठी वाचलेले स्टेटमेंट सुधारू शकतो आता आपल्या फायलीमध्ये प्रत्यक्षात डेटाचे फिक्स ब्लॉक असल्यास हे उपयुक्त ठरू शकते तर तुम्ही म्हणू शकता उदाहरणार्थ पॅन क्रमांक जे साधारणपणे 10 कॅरेक्टर्स लांब असतात आणि प्रत्येक पॅन क्रमांक 10 कॅरेक्टर आहे हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही त्यांना कोणत्याही नवीन ओळींशिवाय मजकुराचा एक मोठा अनुक्रम म्हणून साठवून ठेवला असेल म्हणून जर आपण fh dot read 10 असे म्हटले तर ते पुढील पॅन क्रमांक वाचेल आणि पुढे जात राहील आणि यामुळे तुम्हाला दीर्घकाळात थोडी जागा वाचेल तर अशी परिस्थिती आहे जिथे आपण याचा गैरफायदा घेऊ शकता जिथे आपण अक्षरांची निश्चित संख्या वाचता जेव्हा आपण फाईल वाढवत वाचत असतो तेव्हा फाईल कधी संपते हे जाणून घेणे उपयुक्त ठरते कारण फाईल किती लांब आहे किंवा फाईलच्या किती ओळी आहेत हे आपल्याला माहित नसते म्हणून जर तुम्ही फाईल ओळीने वाचत असाल तर फाइल कधी संपली हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे तर दोन परिस्थिती आहेत जिथे आपल्याला हे कळेल तर एक म्हणजे जर आपण रीड कमांड वापरून वाचण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला परत काही मिळाले नाही तर रिक्त स्ट्रिंग मिळते म्हणजे फाईल संपली आहे आपण फाईलच्या शेवटी पोहोचलो आहोत त्याचप्रमाणे जर आपण एखादी ओळ वाचण्याचा प्रयत्न केला आणि एम्पटी स्ट्रिंग मिळाली तर याचा अर्थ आपण फाईलच्या शेवटी पोहोचलो म्हणून जर ते एम्पटी स्ट्रिंग परत करतात तर रिड किंवा रिडलाईन याचा अर्थ असा की आपण फाईलच्या शेवटी पोहोचलो आहोत लक्षात ठेवा आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिक्वेन्स अनुसार जात आहोत तरआपण फाईलच्या शेवटी पोहोचलो आणि या फाईलमध्ये वाचण्यासाठी पुढे काहीही नाही एखाद्या फाईलमधून वाचल्यानंतर आपण करू इच्छित असलेली दुसरी गोष्ट म्हणजे फाईलमध्ये लिहिणे तर तुम्ही फाईलवर कसे लिहित आहात जसे तुमच्याकडे रिड कमांड आहे तुमच्याकडे राईट कमांड आहे परंतु रिड कमांड जे स्पष्टपणे फाईलमधून काहीतरी घेते आणि तुम्हाला देते येथे तुम्हाला राईट कमांडमध्ये फाईलमध्ये टाकण्यासाठी काहीतरी प्रदान करावे लागेल तर राईट कमांड एक आर्ग्युमेंट घेते जे एक स्ट्रिंग आहे जेव्हा तुम्ही म्हणता write s याचा अर्थ तुम्ही एक स्ट्रिंग s घेता आणि त्या स्ट्रिंगला फाइलमध्ये लिहिता आता दोन गोष्टी आहे पहिली म्हणजे या s ला कदाचित बॅकस्लॅश n असू शकते किंवा नसू शकते किंवा त्याला एकापेक्षा जास्त बॅकस्लॅश n असू शकते तर तुम्हाला हे कोणीही सांगू शकत नाही ही की s हा एका ओळी चा भाग आहे हे किंवा एकापेक्षा जास्त ओळीचा भाग आहे जर तुम्हाला s हा एकाच ओळीवर पाहिजे असेल तर तुम्ही याची खात्री करून घ्या की तो बॅकस्लॅश n ने समाप्त होईल आणि हे राईट आपल्याला अक्षरांची संख्या परत करते आता हे जरी तुम्हाला विचित्र वाटेल कारण त्यांनी हे का सांगितले पाहिजे कारण तुम्हाला s ची लांबी कॅरेक्टर लिहिताना माहित असते पण हे उपयुक्त आहे जर डिस्क भरली असेल तर जर तुम्ही एखादी लांबलचक स्ट्रिंग लिहीत असाल आणि आणि त्यातला जर काही भागच फाईल मध्ये लिहिला गेला तर ते समस्या दर्शवेल म्हणून तुम्ही लिहिलेल्या कॅरेक्टर्सपैकी प्रत्यक्षात किती कॅरेक्टर फाईल मध्ये लिहिले गेले हे जाणून घेण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त पद्धत आहे फाईलमध्ये मोठ्या प्रमाणात लिहिणारी दुसरी गोष्ट म्हणजे राईटलाइन्स तर हे स्ट्रिंगज़ची लिस्ट घेते आणि त्यांना एक एक करून फाइलमध्ये लिहिते आता जरी ओळी लिहा असे म्हटले तरी या प्रत्यक्षात ओळी असू शकत नाहीत म्हणून हे थोडेसे दिशाभूल करणारे आहे जर आपण त्यांना ओळींमध्ये इच्छित असाल तर आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की आपण त्यापैकी प्रत्येक बॅकस्लॅश n द्वारे समाप्त केले आहे जर ते नसतील तर ते फक्त लांब ओळींची गोष्ट तयार करेल म्हणून जरी ते लिखाण म्हणते तरी ते स्ट्रिंगची लिस्ट लिहिण्यासारखे असले पाहिजे ते या कार्यासाठी अधिक योग्य नाव असले पाहिजे ते फक्त स्ट्रिंगज़ची ची लिस्ट घेते आणि फाइल हँडलद्वारे निर्देशित केलेल्या फाईलवर लिहिते आणि अखेरीस जसे आपण एकदा सांगितले की फाइल पूर्ण झाल्यावर ती बंद करावी लागेल आणि फाईलशी संबंधित बफर्सची खात्री करावी लागेल विशेषत जर तुम्ही एखाद्या फाईलवर लिहित असाल की ती फ्लश झाली आहे तर fh dot close फाईल हँडल fh बंद करेल आणि या ठिकाणी सर्व प्रलंबित लेखन डिस्कवर कॉपी केले जाईल याचा आता असाही अर्थ होतो की fh यापुढे आपण ज्या फाईलला हाताळत आहोत त्याच्याशी संबंधित नाही म्हणून यानंतर जर आपण fh वर ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला तर ते पायथोनमध्ये अपरिभाषित नाव असल्यासारखे आहे आता कधीकधी अशी परिस्थिती असते जिथे आपण फाइल बंद न करता बफर फ्लश करू इच्छित असू आपण फक्त हे सुनिश्चित करू इच्छितो की या बिंदूपर्यंतचे सर्व लेखन प्रत्यक्षात डिस्कवर प्रतिबिंबित झाले आहे तर एक कमांड फ्लश आहे जो हे करतो जर आपण फ्लश म्हणतो तर ते फक्त असे म्हणते की जर काही प्रलंबित लेखन असतील तर कृपया ते सर्व डिस्कवर ठेवा बफर पूर्ण होईपर्यंत रिस्क ड्राइव्ह जमा होईपर्यंत प्रतीक्षा करू नका आणि नंतर सामान्यपणे डिस्कवर लिहा ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे जी तुम्हाला पायथोनमध्ये करायची आहे जी त्यावर ओळीने प्रक्रिया करणे आहे हे करण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे लिस्टमध्ये ओळी वाचणे आणि नंतर for वापरून लिस्टवर प्रक्रिया करणे तर तुम्ही म्हणता की कन्टेन्टcontent सामग्री fh dot readlines आहे आणि नंतर प्रत्येक ओळी आणि कन्टेन्टसाठी तुम्ही त्यासह काहीतरी करा आपण हे प्रत्यक्षात अधिक संक्षिप्त मार्गाने करू शकता आपण नाव कन्टेन्ट काढून टाकू शकता आणि fh dot readlines फंक्शनद्वारे प्रत्येक ओळ थेट वाचू शकता तर हे समान लूपचे समतुल्य सूत्र आहे उदाहरण म्हणून लाईन बाय लाईन प्रोसेसिंगद्वारे ही ओळ कशी वापरायची आपण कल्पना करूया की आपल्याला फाइल input dot txt चा मजकूर फाईल output dot txt मध्ये कॉपी करायचा आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपण ते योग्यरित्या उघडले आहे याची खात्री करणे आपण प्रत्यक्षात आऊट फाइल मोड w आणि इन फाइल मोड r मध्ये उघडली पाहिजे हे सांगते की मी इन फाइलमधून वाचणार आहे आणि आउटफाइलवर लिहित आहे आता इन फाइलवरील रीडलाईन्सद्वारे परत केलेल्या प्रत्येक ओळीसाठी लक्षात ठेवा की जेव्हा मला रीडलाईनमधून लाइन मिळते तेव्हा बॅकस्लॅश n आधीच तेथे आहे जर मी बॅकस्लॅश n ला काहीही केले नाही तर मी ते अगदी तशाच प्रकारे लिहू शकतो म्हणून मी infile dot readline लिस्टमधून वाचलेल्या प्रत्येक ओळीसाठी मी ते फक्त आउटफाइलवर लिहितो आणि शेवटी मी दोन्ही फायली बंद करतो इनपुटमधून आउटपुटमध्ये एक फाईल कॉपी करण्याचा हा एक मार्ग आहे अर्थात आपण ते एका शॉटमध्ये देखील करू शकतो कारण तेथे राईट लाइन्स नावाची कमांड आहे जी स्ट्रिंगची लिस्ट घेते आणि त्यांना एका शॉटमध्ये लिहिते म्हणून लिस्टच्या ओळींद्वारे ओळीने जाण्याऐवजी आपण संपूर्ण लिस्टचे कन्टेन्ट घेऊ शकतो आणि फक्त थेट राईट लाइन्स द्वारे आउटपुट करू शकतो हा एक पर्यायी मार्ग आहे जो मी बदलला आहे हे मुळात for ला बदलत आहे म्हणून इन्फाइल्समधील प्रत्येक ओळीसाठी मी ते थेट लिहू शकतो आपण ज्या गोष्टींबद्दल बोलत आहोत त्यापैकी एक म्हणजे हे न्यू लाईन कॅरेक्टर जे थोडेसे त्रासदायक आहे जर आपल्याला न्यू लाईन कॅरेक्टर मिळवायचे असेल तर लक्षात ठेवा की ही फक्त एक स्ट्रिंग आहे आणि न्यू लाईन कॅरेक्टर या स्ट्रिंगमधील शेवटचे कॅरेक्टर असणार आहे तर मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे स्ट्रिंगचा तुकडा घेणे परंतु शेवटच्या कॅरेक्टरचा समावेश नाही आता लक्षात ठेवा की जेव्हा आपण मागे वजा 1 मोजतो तेव्हा शेवटचे कॅरेक्टर असते जर आपण 0 पासून वजा 1 पर्यंत स्लाइस घेऊ तर ते स्ट्रिंगमधील शेवटचे अक्षर योग्यरित्या वगळेल तर s बरोबर line अपूर्णविराम minus 1 हे ओळ घेईल आणि शेवटचे कॅरेक्टर बॅकस्लॅश n जे आपल्याला जेव्हा आपण readlines करतो तेव्हा मिळाले आता सहाजिकच आपल्याकडे इतर जागा असू शकतात म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काही मजकूर लिहिता तेव्हा आपल्याला ओळीच्या शेवटी असलेल्या रिक्त जागा दिसत नाही कारण त्या आपल्यासाठी अदृश्य असतात यालाच व्हाईट स्पेस असे म्हणतात तर स्पेसेस टैब्ज़न्यू लाइन्ज़ हे असे कॅरेक्टर्स आहेत जे स्क्रीनवर प्रदर्शित होत नाही विशेषतः स्पेसेस आणि टैब्ज़ आणि ओळीच्या शेवटी तिथे आपल्याला माहित नाही की ओळ ही शेवटचे कॅरेक्टर ने समाप्त होते आपण येथे शब्दानंतर रिक्त जागा बघू शकता तर r strip ही एक स्ट्रिंग कमांड आहे जी प्रत्यक्षात एक स्ट्रिंग घेते आणि मागची व्हाईट स्पेस काढून टाकते सर्व व्हाईट स्पेस ओळीच्या शेवटी असतात विशेषतः फक्त एक बॅकस्लॅश n आहे आणि strip बॅकस्लॅश n वर जाईल बॅकस्लॅश n च्या आधी असलेल्या स्पेसेस आणि टैब्ज़ वर strips जाते आणि ते परत करते तर s बरोबर line dot r strip ही व्हाईट स्पेसच्या उजवीकडून एक strip लाईन आहे ही मागील ओळीच्या बरोबरीची गोष्ट आहे हे वगळता ते अधिक सामान्य आहे कारण सर्व व्हाईट स्पेस फक्त शेवटच्या बॅकस्लॅश n द्वारेच नाही तर सर्व व्हाईट स्पेस ओळीच्या शेवटी संपतात आपण l strip वापरून डावीकडून strip देखील करू शकतो किंवा जर आपण l किंवा r या वर्णनाशिवाय strip म्हटली तर दोन्ही बाजूंना strip करू शकतो ही स्ट्रिंग मॅनिपुलेशन फंक्शन्स आहेत आणि आम्ही त्यापैकी काही अधिक पाहू परंतु हे फक्त उपयुक्त आहे जे फाईल हाताळण्याच्या संदर्भात त्वरित समोर आले आहे तर आपण पुढे जाण्यापूर्वी आपण आतापर्यंत पाहिलेल्या या सर्व गोष्टींची काही उदाहरणे बघण्याचा प्रयत्न करूया आपण एक फाइल निर्माण केली आहे जिचे नाव input dot txt आहे ज्यामध्ये the quick brown fox jumps over the lazy dog असा मजकूर आहे आता आपण पायथोन इंटरप्रीटर उघडू या आणि या फाईलमधील सर्व ओळी वाचूया आणि प्रिंट करूया आता आपण म्हणू शकतो की उदाहरणार्थ f बरोबर open input dot txt in read आता आपण फाईल उघडली आहे आणि आता आपण म्हणू शकतो की उदाहरणार्थ for line in f dot readlines print line आता तुम्ही बघणार कि काही आश्चर्यकारक घडेल तुम्ही बघाल की आपल्याकडच्या फाईल मध्ये हे प्रत्येक ओळीच्या मध्ये एक रिकामी ओळ समाविष्ट झाली आहे आता आपल्या फाईल मध्ये प्रत्येक ओळींच्या मध्ये रिकाम्या ओळी का येत आहे त्याचे कारण असे आहे की जेव्हा आपण readlines असे लिहितो आपल्याला बॅकस्लॅश n कॅरेक्टर ओळी कडून स्वतः मिळते म्हणून the quick brownही पहिली ओळ बॅकस्लॅश n सोबत समाप्त होते fox ही ओळ सुद्धा बॅकस्लॅश n सोबत समाप्त होते आणि नंतर over आणि त्याच्यावरील ओळी सोबत देखील तसेच होतेतुम्हाला आठवत असेल कि प्रिंट स्टेटमेंट स्वतः बॅकस्लॅश n जोडते तर प्रत्यक्षात प्रिंट हे प्रत्येक ओळींच्या मध्ये रिकामी ओळ ठेवत आहे आता आपण पुन्हा प्रयत्न करू आणि करू समजा मी या गोष्टीची पुनरावृत्ती करतो आणि आता मी हे पुन्हा करतो आता काहीही होत नाही कारण आपल्याकडे फाईलचे हे अनुक्रमिक वाचन होते तर पहिल्यांदा आपण f dot readlines घेतले ते एका वेळी एक ओळ वाचेल आणि आता आपण प्रत्यक्षात फाईलच्या शेवटी निर्देशित करीत आहोत उदाहरणार्थ जर आपण या टप्प्यावर text बरोबर fh dot read असे लिहूया क्षमा करा f dot read असे लिहूया तर text हे रिक्त स्ट्रिंग असणार हे या गोष्टीचे सूचक आहे की आपण फाईलच्या अंतिम भागाला पोहोचले आहेत त्याप्रमाणेच जर आपण text बरोबर f dot readline असे लिहिले तर ते देखील एक एम्पटी स्ट्रिंग असेल तर लक्षात ठेवा आपण read किंवा readlines यापैकी काही पण घेतले तरी ते एक रिक्त स्ट्रिंग परत करेल नंतर आपण फाईलच्या अंतिम भागाला पोहोचलेलो आहे आता याला पूर्ववत करण्याचा एक मार्ग म्हणजे फाईल बंद करून पुन्हा सुरू करणे म्हणून आपण f dot close असे म्हणूया हे फाईलला बंद करते आता आपण f dot read असे लिहिण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला असे म्हणून त्रुटी सांगेल की हे परिभाषित केले जात नाही म्हणून f हा आता आपल्यासोबत नाही तर आता आपण असे म्हणूया f बरोबर input dot text r आणि आता आपण प्रत्येक ओळीसाठी f dot readlines असे म्हणू शकतो आता आपण जी मागील युक्ती वापरली होती त्याप्रमाणे end बरोबर रिक्त स्ट्रिंग या प्रिंट स्टेटमेंट ने आपल्याला हे दर्शवायचे आहे की प्रत्येक प्रिंट स्टेटमेंट नंतर काहीही घालू नका आता जर तुम्ही हे केले तर तुम्हाला दिसेल की आम्ही परत इनपुट फाईल्सकडे परत जाऊ कारण ते अतिरिक्त रिकाम्या ओळींशिवाय आहे कारण प्रिंट यापुढे या अतिरिक्त ओळी तयार करत नाही चला तर आपण input dot txt ला output dot txt मध्ये कॉपी करू इच्छितो तर आपण म्हणतो f बरोबर open input dot txt r जसे की आधी आपण पाहिले आणि आपण म्हणतो g बरोबर open output dot txt w आणि आता आपण म्हणतो for line in f dot readlines g dot write line आता लक्षात घ्या आपल्याला संख्यांचा क्रम प्राप्त होतो तर संख्यांचा क्रम का बरं येतो त्याचे कारण असे की प्रत्येक वेळी आपण काहीतरी लिहितो ते आपल्याला त्या लिहिलेल्या कॅरेक्टर ची संख्या परत करते आणि आपण इथे बघाल जसे की ही ओळ आहे quick brown fox वगैरे वगैरे उदाहरणार्थ दुसरी ओळ आहे जी की fox आहे fox हा शब्द तीन अक्षरे घेतो पण जर तुम्ही बॅकस्लॅश n समाविष्ट करत असाल तर ते तुम्हाला 4 असे परत करेल म्हणून quick brown या ओळी ला 15 अक्षरे अधिक एक बॅकस्लॅश n होते तसेच fox ला 3 अधिक बॅकस्लॅश n असे होते तर हे प्रत्येक ओळी मध्ये असणाऱ्या अक्षरांवर अवलंबून आहे आता जर मी या फाइल्स योग्यरीत्या बंद केल्या तर मी यातून बाहेर पडेल तर output dot txt हे अगदी input dot txt यासारखे असेल थोडक्यात सांगायचे झाले तर आपण काय बघितले की जर आपल्याला फाइल्स सोबत संवाद साधायचा असेल तर आपण ते फाईल हँडल द्वारे घडवू शकतो प्रत्यक्षात आपण मेमरी आणि आणि डिस्कवरील फाईल सोबत संवाद साधण्यासाठी बफर्स घेतो आपण फाईल ला तीन प्रकारे उघडू शकतो read write आणि append आपण खरे तर append सोबत कुठलेही उदाहरण बघितले नाही पण आपण काय केले append काय करते तर ते जिथे फाईल अस्तित्वात असेल त्या फाईल मध्ये अतिरिक्त मजकूर लिहिते नाहीतर आपण जरी फाईल मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर ते सुरुवातीपासून लिहिले जाईल आणि बाकीचा मजकूर मिटवला जाईल आपण read readline आणि readlines या कमांड बघितल्या यांचा वापर करून आपण संपूर्ण फाईल मधील स्ट्रिंग एका शॉट मध्ये वाचू शकतो किंवा ओळीने वाचू शकतो त्याचप्रमाणे आपण स्ट्रिंग लिहू शकतो किंवा स्ट्रिंगची लिस्ट देखील लिहू शकतो तर आपल्याकडे write कमांड मध्ये writelines आहे आणि writelines हे अधिक योग्यरित्या दुभाषी होण्यासाठी स्ट्रिंग ची लिस्ट लिहिते शेवटी आपण हँडल बंद करू शकतो जेव्हा आपले काम होऊन जाते आणि त्यामध्ये आपण बफर ला आरक्त देखील करू शकतो फ्लश कमांड चा वापर करून आणि आपण बघितले की हे देखील पाहिले की पांढरी जागा काढण्यासाठी काही स्ट्रिंग ऑपरेशन्स आहेत आणि हे अनुगामी बॅकस्लॅश n काढून टाकण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते जेव्हा तुम्ही मजकूर फायलींवर प्रक्रिया करत असाल तेव्हा येते